तर आजच्या मॉड्यूल मध्ये आपण ग्रीनस फंक्शन बद्दल बोलणार आहोत आधीचे मॉड्यूल जर तुम्हाला आठवत असेल तर त्याच्या मध्ये आपण surface Integral समीकरणे बघितले होते आपण g function लिहिले होते आणि त्याच्या बद्दल आपण नंतर पाहुयात असे म्हणालो होतो तर आता आपण त्याच्या बद्दल बघणार आहोत तर हि मॉड्यूलची थोडक्यात एक रूपरेषा आहे आपण सर्वप्रथम त्याच्या बद्दल तुम्हाला प्रेरित करू आणि नंतर 1D 2D 3D चे काही सोपे उदाहरणं पाहू तर बऱ्याचजणांसाठी याग्रीनस फंक्शनचा पहिल्यांदाच सामना झाला असेल तर त्याच्या बद्दल सर्वांची थोडी ओळख आणि सोय होण्यासाठी मी तुम्हाला त्याचे वेगवेगळे उदाहरणं सांगेल आणि त्याची प्रेरणा म्हणजे electrical इंजिनिर्सला आधीपासून त्याची खूप खूप चांगली ओळख आहेच आणि ते म्हणजे इम्पल्स रिस्पॉन्सची संकल्पना तर ज्यांनी प्रथम वर्ष EE EP असेल किंवा कोणतीही अभियांत्रिकी केलेली आहे त्यांनी सगळ्यांनी सिग्नल्स आणि सिस्टिम्स हे पहिले आहेच तर मग त्याची इथे काय कल्पना आहे मी LTI सिस्टिम मधून एक x हे सिग्नल पाठवतो आणि ती LTI सिस्टिम कश्याने वैशिष्ट्यीकृत केलेली आहे एखादे इम्पल्स रिस्पॉन्स h बरोबर तर आपण असे गृहीत धरुयात कि हि एक LTI आहे ठीक आहे जर मला y हे x च्या स्वरूपात आणि h हे टाईम डोमेन मध्ये व्यक्त करायचे असेल तर आपण एखादा रिस्पॉन्स टाईम डोमेन मध्ये कसे वैशिष्ट्यीकृत करू शकतो विध्यार्थी कॉनव्होल्यूशन कॉनव्होल्यूशन बरोबर तर मी ते टाईम डोमेन मध्ये लिहितो मी y equal to convolution of x and h असे लिहितो अगदी सोपे बरोबर आणि तुम्हाला आता कळेल कि टाईम डोमेन आणि कॉनव्होल्यूशन वर काम करणे थोडे त्रासदायकच आहे तर हे सगळे हाताळण्यासाठी frequency डोमेन हि एक सोयीस्कर पद्धत आहे तर frequency डोमेन मध्ये कॉनव्होल्यूशन कसे बनते विध्यार्थी प्रॉडक्ट प्रॉडक्ट बरोबर तर ते असे बनते तर दिलेली कोणतीही सिस्टिम वैशिष्ट्यीकृत करणे आपला प्रथम उद्देश आहे म्हणजे h शोधणे LTI सिस्टिमसाठी एकदा का मी हे h शोधले तर गोष्टी सोप्या होतात कारण रिस्पॉन्स मिळण्यासाठी मी एक तर टाईम डोमेन आवृत्ती करेल नाही तर frequency डोमेन आवृत्ती बरोबर तर मग प्रश्न असा आहे कि मी h कसा शोधणार सिस्टिमच्या रिस्पॉन्सची गणना करण्यासाठी कोणत्या प्रकाराच्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणार बरोबर विध्यार्थी आणि त्याचे व्यस्त इन्व्हर्स घ्यायचे आणि इन्व्हर्स फोरियार ट्रान्सफॉर्म घ्यायचे ठीक आहे तर आपण आधी काढूयात एका माहीत असलेल्या इनपुट म्हणजे known input आणि नंतर इन्व्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म करायचे तर ते ते h होईल किंवा जर माझे सर्व calculations frequency डोमेन मधेच असले तर ओमेगा डोमेन मधेच ठेवू शकतो ह्याची मला गणना करायची आहे हि एक मुख्य गोष्ट आहे जर मला जास्तीची गणना करायची नसेल तर मला सिस्टिमला काहीतरी इनपुट द्यायचे असेल तर मी म्हणालो ना कि माझे आउटपुट हे इम्पल्स रेस्पॉन्सच आहे ते तर यासमीकरणाकडे पाहून सर्वात सोपे काय असू शकते विध्यार्थी डेल्टा function सर्वात सोपे विध्यार्थी एक १ १ बरोबर जर तुमचे १ असेल तर सिस्टिम आउटपुट मधून मला जे काही भेटणार आहे ते म्हणजे हेच असेल आता ह्याच्याशी संबंधित x काय असेल तर तो एक डेल्टा function आहे बरोबर मी जर ला याfunction मध्ये टाकले याइथे डेल्टा function चे लोकेशन integral मध्ये समाविष्ट आहे आणि मला १ हे मिळणार आहे तर आलेल्या निकालावरून असे म्हणू शकतो कि कोणत्याही Y साठी मी त्याला इम्पल्स रिस्पॉन्सच म्हणेल तर हे अगदीच परिचयाचे आहे कि सिस्टिमला दिलेल्या युनिट इम्पल्सला जे काही आउटपुट येते ते म्हणजे माझे इम्पल्स रिस्पोन्सच आहे आणि हीच कल्पना ग्रीनस फंक्शन म्हणून संबोधली जाते अगदी ह्याच सिग्नल्सच्या संकल्पानेवर मी टाईम आणि frequency मध्ये काम केले होते आता मी स्पेस आणि अवकाशीय frequency मध्ये काम करेल हा एवढाच हलकासा फरक आहे तर हे ग्रीनस फंक्शन आणि इम्पल्स रिस्पॉन्स हे सारखेच आहेत काही वेगळे नाही यास्पेस मध्ये काय सामान्य होईल तर ते 1D 2D multidimensional तर ते खूप साऱ्या dimensions शी संबंधीत इम्पल्स रिस्पॉन्स असणार आहे एवढीच कल्पना आहे आता जेव्हा आपण surface integral formulation पहिले होते तुम्ही आधीच पहिले होते कि g function माहिती असणे किती गरजेचे होते कारण सगळे सिम्प्लिफाय करण्यासाठी त्याची खूप मदत झाली होती बरोबर चला तर मग आपल्याला जे माहिती आहे त्याचे थोडक्यात एक पुनरावलोकन करूयात पण थोड्याश्या औपचारिक भाषेत तर मी हे म्हणतोय आहे कि L हे एका प्रकारचे ऑपरेटर आहे हे ऑपरेटरचे उदाहरण म्हणजे किंवा असे म्हणू शकतो ते समस्येवर अवलंबून असते कि ते L आहे आणि ते ऑपरेटर आहे तर ते एका function ला ज्याला आपण म्हणू शकतो जोडू शकतो आणि मला त्याच्या मधून f मिळाले ठीक आहे तर आता ते नोटेशन तुम्हाला स्पष्ट झाले बरोबर तिथे एक ऑपरेटर आहे जो एखाद्या function वर कार्य करतो आणि f आउटपुट मिळते विशेषतः f हे तुम्हाला माहित आहे f हे दिलेले फोर्सिन्ग function आहे आणि मला शोधायचे आहे ठीक आहे तर विशेषतः हे दिलेले आहे जर मला दिले असते तर f काढणे म्हणजे छोटी गोष्ट आहे बरोबर मला फक्त त्याच्यावर ऑपरेटर लावायचे आहे आणि f मिळून जाईल तर ते एवढे मनोरंजक नाहीये f हे दिलेले असताना काढणे म्हणजे खरे मनोरंजक आहे विध्यार्थी L ऑपरेटर आणि सम ऑपरेटर काय आहे L हे एखादे ऑपरेटर आहे आपण त्याच्या जास्त खोलात नाही जात ते कोणतेही ऑपरेटर कोणतेही जसे कि इथे एक differential ऑपरेटर आणि एक कॉन्स्टन्ट काहीही किंवा ते काहीतरी असे सोपे आहे आणि आपण त्याला शक्यतो सामान्यच ठेऊ तर याच्याकडे पाहूनउदाहरणासाठी हे घेऊयात तर तुमच्या लक्षात येईल कि हे ऑपरेटर ज्या पद्धतीने लिहिले आहे ते फक्त unprimed कोऑर्डिनेट्सवरच कार्य करते खरेतर या सर्व समीकरणा मध्ये फक्त unprimed कोऑर्डिनेट्सच आहेत ठीक आहे तर मी आता ग्रीनस फंक्शनसाठी सेटिंग करत आहे जिथे prime कोऑर्डिनेट मध्ये अजून एक कोऑर्डिनेट येईल ठीक आहे पण आता आपण एकच लक्षात घेऊ कि L हा फक्त unprimed वरच कार्य करतो तर आता मी या इम्पल्स रिस्पॉन्सची व्याख्या कशी सांगणार आपण आधी ग्रीनस फंक्शनची व्याख्या L भाषेच्या स्वरूपात कशी सांगितली होती तुम्ही आठवा कि मागच्या वेळेस आपल्याकडे असे समीकरण होते आणि आपण g ची व्याख्या लिहिली होती तर आता परत तुम्ही कशी लिहाल तर एखादे L ऑपरेटर त्याच्या वर कार्य करते विध्यार्थी g आठवते का g ची व्याख्या मी दोन variables चे function म्हणून सांगितली होती आता हे कशा सोबत equate करू विध्यार्थी डेल्टा डेल्टा बरोबर ग्रीनस फंक्शन ची व्याख्या आहे बरोबर जर दिलेले इनपुट हे डेल्टा function असेल तर हे त्या सिस्टिमचे हे रिस्पॉन्स आहे जसे आपण आधी चर्चा केली होती कि अगदी हीच त्याची व्याख्या आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जेव्हा इनपुट हे डेल्टा function आहे तेव्हा सिस्टिम रिस्पॉन्स हा आउटपुट रिस्पॉन्स आहे आणि आत्ताच्या भाषेत त्याला आपण ग्रीनस फंक्शन म्हणतोय आता पर्यन्त आपण फॅन्सी असे काही केले नाहीफक्त व्याख्या वापरल्या ते LTI आहे आपण असे का अनुमान लावतोय विध्यार्थी आपण असे अनुमान लावतोय कि ते डेल्टा आहे आपण अनुमान लावतोय कि ते LTI सिस्टिम आहे त्याचा इम्पल्स रिस्पॉन्स हा त्या डेल्टा इनपुट ला रिस्पॉन्स असेल L हा असा आहे उदाहरणा साठी त्याचा विचार करा विध्यार्थी इथे एक differential equation सिस्टिम विध्यार्थी एखादी सिस्टिम एखादी सिस्टिम differential equation ने देखील वैशिष्ट्यीकृत करू शकतो बरोबर तर त्याचा असा विचार कर कि डायरेक्ट डेल्टा हा इनपुट आहे आणि g हा त्या सिस्टिमचा रिस्पॉन्स आहे ठीक आहे हे तेच function आहे जे कि याequation ला सॅटिसफाय करते एक असे function जे याequation ला सॅटिसफाय करते ते म्हणजे स्वतः इम्पल्स रिस्पॉन्सच आणि म्हणून त्याचे तसे नाव ठीक आहे मी जर यासिस्टिमकडे पहिले तर हे इनपुट आहे आणि हे रिस्पॉन्स आहे मला माहितीये कि ते नोटेशन थोडेसे वेगळे दिसते पण ठीक आहे विध्यार्थीविरुद्ध हो म्हणजे ते विरुद्ध आहे म्हणजे मी जेव्हा हि समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतोय मी माझा उद्देश शोधण्याचा प्रयत्न करतोय पण मी सध्या अशा नोटेशन मध्ये लिहितोय ठीक आहे तर तुमचे सिग्नल्स आणि सिस्टिमचे सगळे अंतर्ज्ञान इथे येते आणि हे समीकरण तुम्ही वेव equation साठी आधी देखील लिहिले आहे बरोबर तुम्ही आठवा आपल्याकडे ∇2 k2g −δr − r हे होते तर मी इथे वजाबाकी साइन टाकले नाही जे आधी आपल्याकडे होते तर हि ग्रीनस फंक्शनची अजून एक वेगळी बाब आहे काहीजण वजाबाकी ने त्याची व्याख्या लिहितात तर काहीजण प्लस ने फारसा फरक नाही आता हे इम्पल्स रिस्पॉन्स आहे जर मागील स्लाईड प्रमाणे तुम्हाला इम्पल्स रिस्पॉन्स दिला आहे सिस्टिम कॉनव्होल्यूशनचे रिस्पॉन्स तुम्ही कसे शोधणार जर h इनपुट सोबत convolved केले आहे तर मला आता g दिले आहे तर मग काय असेल हा माझा प्रश्न आहे दुसऱ्या शब्दात मला हे समीकरण फॉर्मली सोडवायचे आहे तर मग मी कसे करणार मी जर ह्याला समीकरण १ आणि ह्याला समीकरण २ असे म्हण्टले तर मला १ सोडविण्यासाठी २ वापरावे लागेल जर तुम्हाला आठवत असेल आपण surface integral मध्ये ती युक्ती वापरली होती म्हणजे त्यांचा गुणाकार करावे लागेल खरेतर हे उत्तर सोपे आहे तर मग मी हे दुसरे समीकरण कशासोबत multiply करेल विध्यार्थी f मी हे दुसरे समीकरण f multiply करेल विधार्थी कारण मग तुम्ही त्याचे phi घेऊ शकता जर तुम्ही ते integrate केले तर एकदम बरोबर कल्पना आहे ती f ऑफ कशासोबत मी यासमीकरण २ चे गुणाकार करू शकतो आपण असे सुरवात करूयात कि त्याला f ने गुणाकार करूयात तर काय होईल तर ते एक ऑपरेटर आहे तर मी डाव्या बाजूस म्हणजे गुणाकार करेल ठीक आहे तर मला असे लिहुद्या f गुणिले समीकरण २ हे f L च्या तिकडे जाऊ शकते का नाही बरोबर मला काय पाहिजे तर जसे त्याने सुचवले मी जर f गुणले आणि नंतर हे डेल्टा function दोन्ही बाजूने integrate केले तर उजव्या बाजूस मला काय मिळेल विध्यार्थी fr ते fr होईल बरोबर मला समीकरण १ चे RHS मिळेल पण LHS मध्ये गडबड आहे L कशाला तरी अप्लाइड केला आहे असे नाही दिसत f multiplied बाय L acting on सोमेथींग असे दिसते तर मला जसे पाहिजे तसे दिसत नाही मी इथे एक बदल करू शकतो विध्यार्थी f fr ने गुणाकार करा जर मी केले तर आता एल ऑपरेटर unprimed वर कार्य करते जो पर्यन्त एलचा विषय आहे तो एक कॉन्स्टन्ट आहे तर एल हा फॉर एक्साम्पल आहे मी जर r ने गुणाकार केला r चे आणि r चे काही संबंध नाही तर हे r L ला धरून कुठेही हालऊ शकतो आणि त्या केसमध्ये ते होते आणि आता जसे आधी सुचवले होते मी ते integrate करतो मी जर एका रिजनवरून integrate केले तर कोणता महत्वाचा पॉईंट मी समाविष्ट करायला पाहिजे fr ने गुणाकार करा जर मी केले तर आता एल ऑपरेटर unprimed वर कार्य करते तर एल साठी ते एक कॉन्स्टन्ट आहे विध्यार्थी r rr' नाहीतर मी RHS ला 0 झिरो ने integrate करतोय आणि मी कोणत्या कोऑर्डिनेट्स वरून primed or unprimed वरून integrate करतोय विध्यार्थी primed Primed कोऑर्डिनेट्स विध्यार्थी हो बरोबर कारण तर अजून एक कारण असे आहे कि ते integral मी L च्या पुढे देखील घेऊ शकतो कारण L हा फक्त्त unprimed वरच कार्य करतो तर आता primed कोऑर्डिनेट्स वरून integrate करा तर मग LHS आणि RHS एक बनते बरोबर मग आता मी जर त्या समीकरणाकडे पहिले तर त्याला आपण समीकरण ३ असे म्हणू समीकरण १ आणि समीकरण ३ ची जर तुलना केली तर दोन्ही समीकरणाचे RHS काय आहेत f f सारखेच आहेत का आणि LHS चा L कशावर तरी कार्य करतोय का तर करतोय बरोबर जर मी ह्यांची तुलना केली तर मी काय म्हणू शकतो विध्यार्थी तर तुम्ही बघा मी इम्पल्स रिस्पॉन्स घेतला आणि मी हे ईंटेग्रेशन केले हे ईंटेग्रेशन कॉनव्होल्यूशन करण्यासारखे आहे जे सिग्नल्स अँड सिस्टिम्स मध्ये आपण पाहिले होते पण हे एक सामान्य पद्धत आहे असे लिहिण्याची तर दिलेला इम्पल्स रिस्पॉन्स f सिस्टिमसाठी दिलेलं इनपुटमी तुम्हाला आउटपुट देतो तर सगळे कठीण काम g शोधण्यात जाईल म्हणे समीकरण २ सोडविण्यात एकदा का मी समीकरण २ सोडविले तर मग मला कितीही वेगवेगळे इनपुट्स द्या मला फक्त या integrationचे मूल्यमापन करावं लागेल तर म्हणूनच हे ग्रीनस फंक्शनचे चे तेवढेच महत्त्व आहे जेवढे इम्पल्स रिस्पॉन्सचे LTI मध्ये आहे ते सिस्टिम ला पूर्णतः वैशिष्ट्यीकृत करते मी इथे एक गोष्ट नमूद केलेली नाहीये आणि ती म्हणजे याग्रीनस फंक्शनने प्रॉब्लेमच्या boundary कंडिशन्सचे पालन केले पाहिजे आपण जेव्हा एक्सप्लिसिट एक्साम्पल्स घेऊ तेव्हा हे स्पष्ट होईल कि या boundary कंडिशन्स कशा समाधानी होतील ते